आपले स्वागत आहे हे लेक्चर क्रमांक 28 आहे आणि आज आपण डबल इंटीग्रल्स बद्दल बोलत आहोत विशेषतः आपण इव्हाल्युएशनच्या काही सोप्या प्रकरणांमध्ये जाऊ आणि त्यापूर्वी आपण डबल इंटीग्रल आणि त्यातील गुणधर्मांचा परिचय घेऊ तर सिंगल व्हेरिएबलच्या फंक्शन्सचे इंटीग्रल म्हणजे दोन व्हेरिएबल्सची व्याख्या करण्यापूर्वी आपल्यास सिंगल इंटिग्रल्ससाठी काय होती ती व्याख्या पुन्हा आठवू तर इंटीग्रल ⁡ तर ही बेरीज किती आहे जर आपण हे फंक्शन घेऊ जे a ते b डिफाईन केले तर हा x ऍक्सिस आहे आणि हा y ऍक्सिस आहे तर जर आपण या डोमेनला a टू b पासून अनेक तुकड्यांमध्ये विभागले तर आपण येथे प्रथम पॉईंट a हा ने दर्शवू तर आपल्याकडे येथे a आणि आणि असेच आहे तर आपण संपूर्ण रेंज a ते b ला n इंटरवलमध्ये विभागली आहे आणि मग प्रत्येक इंटरवलमध्ये आपण एक पॉईंट घेतला आहे तो एक मिडल पॉईंट असू शकतो किंवा तो येथे इतर कोणताही पॉईंट असू शकतो तर हा पॉईंट आणि नंतर या इंटरवलमधील आणि दरम्यान आहे आणि फंक्शनच्या या पॉईंटवर आपण व्हॅल्यू घेत आहोत जो येथे आहे आणि म्हणून हे आपल्या नोटेशनमध्ये आहे आणि हे आहे कारण ही पहिली इंटरवल आहे आणि ही असेल आणि आता आपण हे प्रॉडक्ट येथे इंटीग्रेट करीत आहोत तर हे प्रॉडक्ट काय आहे हे प्रॉडक्ट येथे या आयताची एरिया देईल तर ही रूंदी जी आहे आणि उंचीने गुणाकार करू जी आहे आणि मग आपण या सर्व प्रकरणांचा सारांश घेत आहोत जी आयताकृती आहेत तर शेवटी आपल्याला या आयताची एरिया फायनाईट सम म्हणून मिळेल परंतु जेव्हा आपण लिमिट घेत असतो तेव्हा त्याबाबतीत जेव्हा n हा जवळ येत आहे तर प्रत्येक आयतासाठी ही त्रुटी आहे जी आपण येथे उदाहरणादाखल घेत आहोत आपण एरिया अंडर कर्व्हपेक्षा अधिक एरिया घेत आहोत किंवा त्यापेक्षा कमी हे माहित नाही येथे देखील समान परिस्थिती आहे जेणेकरून ती त्रुटी असू शकते कारण आपण या आयतांचा एरिया घेत आहोत तर लिमिटिंग प्रकरणात जेव्हा या इंटरवल्सची लांबी 0 जाईल तर अशा परिस्थितीत येथे ही लिमिट एरिया अंडर कर्व्हपर्यंत जाईल तर हा इंटीग्रल येथे एरिया अंडर कर्व्ह दर्शवितो आणि या समची लिमिट म्हणून परिभाषित केले आहे आपल्याकडे दोन व्हेरिएबल्स किंवा डबल इंटीग्रल्सच्या इंटीग्रलसाठी समान संकल्पना आहे तर आपण यातून जाऊ तर या प्रकरणातहा x y प्लेनच्या बंद असलेल्या D रिजन मध्ये डिफाईन करू तो सर्वसाधारणपणे कोणत्याही आकाराचा असू शकतो येथे आपल्याकडे x ऍक्सिस आणि y ऍक्सिस आहेत आणि नंतर आपण या रिजन ला पुन्हा लहान सबरिजन मध्ये विभाजित करू ज्यांची एरिया असेल तर प्रत्येक सबरिजनची एरिया असेल आणि j हा 1 2 n पर्यंत असेल तर असे आयत किंवा चौरस प्रत्यक्षात n आहेत आणि त्या प्रत्येकाची एरिया आहे तर जर आपण पॉईंट घेतल्यास त्या एरियात हा एक सामान्य पॉईंट असेल तर आपण याला सामान्य चौरस किंवा आयत म्हणतो तर त्याला असे संबोधत आहोत आणि तेथे आपण एक पॉईंट घेतला आहे जो xj yj याद्वारे दर्शविला गेला आहे आणि मग आपण या बेरीजचा विचार करू तर या पॉईंटवर फंक्शनची व्हॅल्यू पुन्हा काढत आहोत तर येथे आपण एक पॉईंट घेतला आहे आणि नंतर तेथे एक फंक्शन असेल ज्यास थर्ड डायमेन्शनमधील पृष्ठभाग म्हणून डिफाईन केले जाईल जे सहसा z ऍक्सिस म्हणून घेतले जाते तर तेथे एक पृष्ठभाग असेल तर पृष्ठभागावर आपल्याकडे हा पॉईंट असेल जो या संबंधित संबंधित असेल आणि आपण या या एरिया द्वारे गुणाकार केला आहे आणि जर हे लिमिट अस्तित्त्वात असेल तर आपण या लिमिटची इंटीग्रल व्हॅल्यू ही D वरील या इंटीग्रलने दर्शवितो तर डबल इंटीग्रल D आणि आणि हे किंवा कधीकधी आपण ची नोटेशनदेखील वापरतो हे या इनफायनाईट सिम्बॉल सबरिजनच्या एरियाचे प्रतिनिधित्व करीत आहे तर आपण dx dy किंवा dy dx हे देखील दर्शवू शकतो म्हणजे येथे या बेरीजची लिमिट येथे आहे जिथे आपण हे मिळवत आहोत आणि x y प्लेनमधील लहान रिजनच्या एरियासह गुणाकार करतो आणि या पॉईंटशी संबंधित प्रत्येक सबरिजनमध्ये एक पॉईंट आहे आपल्याकडे फंक्शन व्हॅल्यू आहे या सर्व गोष्टी जोडणे आणि नंतर n हा इन्फिनिटीजवळ जात असताना लिमिट घेतल्यामुळे जेथे n म्हणजे आयतांची संख्या आहे आणि त्या प्रकरणात ही लिमिट अस्तित्त्वात असल्यास आपण अशा इंटिग्रल नोटेशनद्वारे ही व्याख्या करतो तर हे सहजपणे सिद्ध केले जाऊ शकते की ही वरील लिमिटअस्तित्त्वात आहे किंवा हे इंटीग्रल अस्तित्त्वात आहे जर हे फंक्शन या D मध्ये कन्टीन्युअस किंवा तुकड्यांमध्ये असेल तर आपल्याकडे हे बंद बॉर्डर डोमेन असेल आणि अशा इंटीग्रलच्या अस्तित्वासाठी हे पुरेसे आहे आणि या डबल इंटीग्रलसाठी जोमेट्रिकल व्याख्येनुसार येत आहे म्हणूनच आपण पाहिलेली लिमिट डेफिनिशन देखील हे स्पष्ट करते म्हणून आपण x y प्लेनमधील छोटा रिजन घेतला आहे किंवा तेथील संपूर्ण डोमेन बर्याच सबरिजनमध्ये विभागले गेले आहे आणि उदाहरणार्थ येथे एक सबरिजन आणि यास अनुरूप आपल्याकडे येथे पृष्ठभाग आहे जो प्रत्यक्षात याद्वारे दिलेला अंदाज आहे तर डबल इंटीग्रल तर आपण या सबरिजनमध्ये काही पॉईंट घेऊ ज्यावर आपण सामान्यपणे दर्शवू शकतो आणि मग या पॉईंटशी संबंधित आपल्यास येथे पृष्ठभागावर एक पॉईंटअसेल तर आपल्याकडे हा पॉईंट आणि नंतर आहे आणि तेथे आपण या आयताच्या एरियाचे प्रॉडक्ट किंवा x y प्लेनमधील सबरिजन घेऊ आणि या उंचीने गुणाकार होईल आपल्याकडे ही एरिया आहे तेव्हा आपल्याला काय मिळते आणि नंतर आपण काही उंचीने गुणाकार करतो तर आपण या सबरिजनचे व्होल्यूम पुन्हा मिळवू जे येथे डिफाईन केले आहे आणि मग आपण असे सबरिजन जोडू आणि लिमिट घेऊ तर या प्रकरणात पृष्ठभागाच्या खाली असलेल्या भागाची फक्त एरिया मिळेल तर ही लिमिट येथे आहे कारण या उदाहरणार्थ हे या त्रिकोणाचे एरिया किंवा येथे डिफाईन केलेला सबरिजन आहे जे या f ने गुणले आहे तर हे या सबरिजनचे व्होल्यूम देते जे आपण येथे मिळवत आहोत आणि या इंटीग्रलद्वारे दर्शविले जाईल जेणेकरून ते व्होल्यूम दर्शवेल असे म्हटले आहे की हे 1 असेल तर आपल्याला काय मिळेल तर जर आपण येथे 1 असे सेट केले तर त्याच व्हॅल्यूज मिळतील कारण आपण मुळात समाविष्ट करत आहोत तर आपण या सर्व एरिया जोडत आहोत आणि आपल्याला D डोमेनची एकूण एरिया मिळेल तर अशावेळी जर D ची एरिया जर आपण या f ने 1 असे मानले तर या डबल इंटीग्रलद्वारे आपण हे करू शकतो की xy प्लेनमधील डोमेनची एरिया किंवा मुळात हे त्या xy प्लेनमधील पृष्ठभागाच्या खाली असलेले व्होल्यूम दर्शवते आता पुढे जाऊन इव्हाल्युएशनाच्या भागासाठी इव्हाल्युएशनावर जाण्यापूर्वी आपण डबल इंटिग्रल्सच्या काही गुणधर्मांवर चर्चा करूया तर सिंगल इंटिग्रल प्रमाणेच डबल इंटीग्रलसाठी कमी अधिक समान गुणधर्म आहेत उदाहरणार्थ आपल्याकडे येथे या k चा फंक्शन ने गुणाकार केला आहे जेथे हा एक कॉन्स्टंट k आहे जेणेकरून ते इंटीग्रलबाहेर येऊ शकेल आणि मग आपल्याकडे हे इंटीग्रल असेल त्याचप्रकारे आपल्याकडे येथे बेरीज आहे किंवा दोन्ही f आणि g मधील फरक आहे तर अशा प्रकरणात हे इंटीग्रल या f वर असेल आणि D वर किंवा अधिक किंवा वजा किंवा इंटीग्रल असेल तर या डबल इंटीग्रलचा आणखी एक गुणधर्म तर जर आपण डोमेन D वर फंक्शन नॉन निगेटिव्ह म्हणून घेतले तर आपण येथे हे D वर इंटीग्रेट करत आहोत तर या इंटीग्रलची व्हॅल्यू देखील 0 पेक्षा मोठी किंवा समान असेल त्याचप्रमाणे जर आपल्याकडे दोन फंक्शन आहेत जी फंक्शन पेक्षा जास्त असेल किंवा f हा g पेक्षा फ या मोठ्या व्हॅल्यूज डोमेन D वर घेत असेल तर त्या बाबतीत f हे या g च्या इंटीग्रलपेक्षा देखील मोठे असेल तर आपण येथे एडिटिव्ह प्रॉपर्टीची चर्चा करीत आहोत तर आपल्याकडे हे D वरील इंटीग्रल आणि ही डोमेन जर आपण दोन भागात विभागले तर तर आपल्याकडे उदाहरणार्थ येथे असलेले काही डोमेन होते जे होते आणि आपण हे आणि मध्ये विभागले आहे तर D वरील हा इंटीग्रल आपण या वर इंटीग्रल लिहू शकतो आणि नंतर वर समान इंटीग्रल केवळ हा रिजन बदलला आहे तर हे वर आहे आणि हे वर आहे जी या सिंगल इंटिग्रलची कॉमन प्रॉपर्टी आहे तर आमच्याकडे डबल इंटिग्रलसाठी कमीअधिक प्रमाणात समान गुणधर्म आहेत आता इव्हाल्युएशन करताना तर इव्हाल्युएशनासाठी आपण प्रथम सोप्या दृश्यावर विचार करू तर उदाहरणार्थ जर हे कन्टीन्युअस किंवा डिफाईनड आणि बाउंडेड तर त्या प्रकरणात इंटीग्रलदेखील या आयताकृती रिजनवर अस्तित्वात असेल तर आपण घेतला आहे की आपण आपल्या स्वतःस आयताकृती रिजनवर मर्यादित केले आहे तर x हा a ते b पर्यंत बदलतो आणि y हा c ते d पर्यंत बदलतो तर या आयताकृती रिजनसाठी जे या आकृतीत देखील दिले आहे तर आयताकृती रिजन हा x साठी a ते b पर्यंत आहे आणि y ऍक्सिसमध्ये तो c ते d पर्यंत बदलतो तर आपल्याकडे a टू b या कॉन्स्टंट संख्या आहेत आणि तिथे c टू d देखील आहेत D तर हे सर्वात सोपा प्रकरण आहे जिथे आपण अशा छान डोमेनवर हे इंटीग्रल डिफाईन करू शकू कारण लिमिट स्पष्ट आहे की x साठी आपण a ते b पर्यंत वापरले आहेत आणि y च्या दिशेने आपण c ते d पर्यंत वापरले आहेत आणि लिमिट कॉन्स्टंट आहेत ते एकमेकांवर अवलंबून नसतात तर अशा आयताकृती रिजन म्हणून डिफाईन केले जाईल म्हणून प्रथम आपण x च्या संदर्भात इंटीग्रल मोजू उदाहरणार्थ आपण प्रथम y च्या बाबतीत असे करू शकतो तर प्रथम आपण यावर चर्चा करूया म्हणून आपण हे इंटीग्रल या वर घेतो आणि या y ला आपण कॉन्स्टंट मानत आहोत तर हे इंटीग्रल येथे a ते b पर्यंत घेत आहे कारण x हा a ते b पर्यंत बदलतो आणि आता हे y चे फंक्शन बनेल कारण आपण या x चे a ते b पर्यंत इंटिग्रेशन केले आहे तर y हा आहे आहे तसाच राहील म्हणजे हे y चे फंक्शन आहे आणि हा रिपीटेड इंटीग्रल आहे तर आता आपण y च्या संदर्भात इंटीग्रेट करू शकतो तर y हा c ते d पर्यंत बदलू शकतो आणि येथे इंटीग्रल लिमिट असल्यामुळे रिजन a ते b आणि c ते d हे y च्या दिशेने डिफाईन केलेले आहेत आपण y च्या संदर्भात प्रथम इंटीग्रलची गणना करू शकतो तर हे dy होईल आणि मग y हे c ते d पर्यंत बदलते किंवा ज्याला आपण फाय ऑफ x म्हणू शकतो कारण हे इंटिग्रेशननंतर x चे फंक्शन असेल आणि मग हे एका व्हेरिएबलचे फंक्शन आहे आणि आता आपण x वर इंटीग्रेट करू शकतो तर x हा a ते b पर्यंत बदलतो तर या प्रकरणात आपण प्रथम x च्या संदर्भात गणना करू या आणि मग y च्या संदर्भात किंवा प्रथम y च्या संदर्भात आणि नंतर x डोमेनसह काही फरक पडत नाही आणि येथे लिमिट मिळविणे देखील अधिक सुलभ आहे परंतु नेहमीच असे होत नाही कारण आपल्याकडे नेहमी असे चांगले डोमेन नसते तर आयताकृती नसलेल्या रिजनसाठी पुन्हा आपण काही सोप्या प्रकरणांवर विचार करू आणि नंतर आपण अधिक सामान्य प्रकरणांकडे येऊ तर उदाहरणार्थ येथे एक प्रकारचे डोमेन आहे तर हे येथे डोमेन आहे तर त्या अनुषंगाने आपल्याकडे फंक्शन व्हॅल्यूज आहेत तर या डोमेनसाठी येथे आणि हे डोमेन या ने बाउंडेड आहे तर येथे आपल्याकडे v1 फंक्शन आहे जे x वर अवलंबून आहे तर x बदलत असताना आपल्याकडे येथे कर्व्ह आहे आणि त्याच गोष्टी आपल्याकडे x च्या संदर्भात काही अन्य आहे जेणेकरून येथे देखील लिमिट बदलू शकेल y च्या दिशेने आपल्याकडे हे कॉन्स्टंट आहे तर येथे x a ते x b हा कट आहे परंतु येथे y च्या दिशेने आपल्याकडे आणि तेथे फंक्शन्स आहेत तर अशा डोमेनसाठी देखील या डोमेन D पेक्षा इंटीग्रलची व्हॅल्यू काढणे कठीण नाही आणि प्रथम आपण असे मानतो की हे नैसर्गिकरित्या या डोमेनमध्ये डिफाईनड आणि बाउंडेड किंवा डिसकन्टीन्युअस किंवा तुकड्यां तुकड्यांनी कन्टीन्युअस आहे आणि हे आणि ते कन्टीन्युअस फंक्शन आहेत तर आपल्याकडे हे डोमेन आहे जे या आकृतीमध्ये दर्शविले गेले आहे आणि मग हे चे डबल इंटीग्रल आपण आता घेऊ जेणेकरून आता आपल्याला हा सिक्वेन्स चे अनुसरण करावे लागेल तर प्रथम आपल्याला y च्या संदर्भात इंटीग्रेट करणे आवश्यक आहे कारण आता ही लिमिट मिळविण्यासाठी आपल्याकडे हा सर्वात सोपा मार्ग आहे तर y च्या संदर्भात ही समांतर लाईन लाईन काढा आणि मग आपल्याला दिसेल की ही लाईन येथे या वर जाईल आणि मधून बाहेर पडेल तर y च्या दिशेने आता या लिमिट आहेत आणि मग अशा लाईन xa पासून xb पर्यंत जातील तर हे पहिले इंटीग्रल आहे जे y वर घेतले जाते तर y च्या दिशेने आपल्याकडे येथे ते असे लिमिट आहे प्रथम हा एकच इंटीग्रल आहे कारण हा x ज्याला आपण येथे विचारात घेणार नाही आपण y च्या संदर्भात इंटीग्रेट करत आहोत आणि मग या लिमिट ते पर्यंत घेत आहोत आणि एकदा आपण हे इंटीग्रल केले की आपण x च्या संदर्भात इंटीग्रेट करू तर x साठी आता लिमिट a ते b पर्यंत आहेत जी कॉन्स्टंट आहेत परंतु आतील इंटीग्रल y साठी लिमिट x वर अवलंबून आहेत तर ते पर्यंत तर अशा डोमेनसाठी नैसर्गिकरित्या आपण अनुक्रम अनुसरण करू कारण आपण x च्या संदर्भात प्रथम इंटीग्रेट केलेल्या दुसर्या मार्गाने गेलो तर एक समस्या उद्भवू शकते कारण आपल्याकडे या संपूर्ण इंटीग्रलचे इतके छान प्रतिनिधित्व नाही किंवा संपूर्ण डोमेन साठी तर या प्रकरणात y आपल्याकडे ते पर्यंत छान लिमिट आहेत आणि मग x साठी आपल्याकडे a ते b पर्यंत कॉन्स्टंट लिमिट आहेत तर हा क्रम आहे आपण अशा डोमेनसाठी याचे अनुसरण केले पाहिजे आणि जर आपल्याकडे उदाहरणार्थ या आकृतीमध्ये दिलेली डोमेन असेल तर येथे एक कर्व्ह आहे जो या y वर अवलंबून आहे तर आपल्याकडे हे ते आहे आणि नंतर y मध्ये आपण c ते d येथे जात आहोत तर हा दुसरा मार्ग आहे आणि या प्रकरणात देखील म्हणून आपल्याकडे हे आहे y हा D ने डिफाईन आणि बाउंडेड आहे आणि आणि कन्टीन्युअस आहेत तर या प्रकरणात या डोमेनवरील या चा इंटीग्रल आता आपण x च्या संदर्भात प्रथम इंटीग्रेट करू तर या प्रकरणात आपण आता चर्चा करू आता आपण x च्या संदर्भात प्रथम विचार करू तर म्हणूनच आपण हे ते पर्यंत लिमिट घेत आहोत आणि अशा लाईन आता या c पासून भिन्न असतील त्या c ते d पर्यंत जातील म्हणूनच आपण सहज x आणि y साठी लिमिट घालू शकतो आणि या बाबतीत म्हणून मी म्हटल्याप्रमाणे येथे प्रथम इंटीग्रल आता आपण x च्या संदर्भात गणना करू तर x साठी आपल्याकडे ते आहे आणि एकदा आपल्याकडे हे इंटीग्रल असल्यास ते y चे फंक्शन असेल तर मग आपण y च्या संदर्भात इंटीग्रेट करू आणि y च्या लिमिट c ते d पर्यंत असतील तर या प्रकरणात पुन्हा आपल्याला कोणते सोयीस्कर आहे हे पहावे लागेल तर आपल्याकडे हे प्रथम आहे की आपल्याला x च्या संदर्भात इंटीग्रल मिळणे आवश्यक आहे कारण ही लिमिट मिळवणे आता तितके सोपे आहे आणि काही काळासाठी आपण लिमिट c ते d पर्यंत ठेवू तर या प्रकरणात आपण हे देखील पाहिले आहे की आपण सहजपणे इंटीग्रलचे इव्हाल्युएशन करू शकतो कारण एकदा आपल्याकडे या लिमिट आल्या की आपण सिंगल इंटिग्रल्सकडे परत जाऊ ज्याचे इव्हाल्युएशन कसे करावे हे आपल्याला माहित आहे तर आपण येथे उदाहरणाकडे जाऊ तर आपल्याकडे हे पहिले उदाहरण आहे ∬Rxyx y dA आणि येथे व्हॅल्यू किती आहे हे मोजू आणि हा रिजन R हा y x या लाईनने आणि या कर्व्हने बाउंडेड आहे तर आपल्याकडे ही लाईन आहे आणि पॅराबोला आहे तर जर आपण रेखाटले तर मला म्हणायचे आहे की ही एक पहिली पायरी आहे जी आपल्याला इंटिगरेशनचा रिजन काढायची आहे आणि काहीवेळा तो कठीण भाग आहे तर येथे आपल्याकडे y x लाईन आहे ही y x लाईन आहे आणि नंतर हा पॅराबोला आहे जर आपण येथे सोडवले तर ते छेदतात कारण y x आणि तर y x आपण ठेवले तर येथे आपल्याकडे x आणि बरोबर 0 आहे तर x 0 आणि x1 या दोन पॉईंटवर ते छेदतात तर x0 असताना नैसर्गिकरित्या y0 आहे म्हणजे हा छेदनपॉईंटआहे आणि x1 असेल तर y1 असेल तर हा दुसरा मुद्दा आहे तर ही एरिया आहे ज्यास आपण इंटीग्रेट करण्याची एरिया म्हणतो तर या इंटिगरेशन एरियावर आपण आता इंटीग्रेटकरू तर आता आपल्याकडे अशी शक्यता आहे की आपण प्रथम y च्या संदर्भात इंटीग्रल घेत आहोत तर y च्या संदर्भात इंटीग्रल घेताना आपण y च्या संदर्भात तसे घेऊ येथे आपण y च्या समांतर लाईन काढू y बरोबर y ऍक्सिस आहे तर ही लाईन आहे तर तुम्ही येथे पहाल की हे येथे वर प्रवेश करेल आणि तो या y x वर डोमेन सोडेल आणि डोमेनच्या प्रत्येक ठिकाणी हे सत्य आहे जे तुम्ही या लाईनला y ऍक्सिसशी समांतर रेखाटत असाल तर ते मधून जाईल आणि ते डोमेनला y x लाईनीवर सोडेल आणि मग अशा लाईन x 0 ते x 1 पर्यंत बदलतील तर प्रथम आपण y ची लिमिट येथे ठेवू कारण या प्रकरणात उदाहरणार्थ x साठी y च्या बाबतीत प्रथम आपण इंटीग्रेट करणार आहोत आणि म्हणून येथे y ची लिमिट असेल कारण जेव्हा जेव्हा ते डोमेनमध्ये प्रवेश करते तेव्हा ते असते येथे आपल्याकडे हे y आहे आणि जेव्हा आपण डोमेन सोडाल तेव्हा हे y x असेल तर येथे आपल्यास येथे इंटीग्रेट करण्याच्या लिमिट आहेत एकदा आपण हे इंटीग्रेट केले की मग x च्या संदर्भात इंटीग्रेट केले पाहिजे आणि x च्या लिमिट स्पष्ट आहेत कारण या लाईन ज्या आपण येथे काढल्या आहेत त्या x 0 ते x 1 अशा जात आहेत आणि नंतर आपण संपूर्ण डोमेन स्वॅप करत आहोत तर आपण काय करू शकतो की लिमिट इतर मार्गाने देखील घेऊ शकतो तर जर आपण प्रथम x च्या संदर्भात उदाहरणार्थ विचार केला तर आपण काय करावे या x ऍक्सिसला समांतर लाईन काढा आणि ही लाईन येथे y x येथे प्रवेश करीत आहे आणि या डोमेनला या पॅराबोलाला y येथे सोडत आहेत येथे येताना आपण x ची लिमिट ठेवत आहोत तर येथे xy हा एन्ट्री पॉईंट आहे तर x y हे लिमिट आहे आणि y येथे सोडत आहे तर आपण x घेऊ शकतो तर आपण येथे डोमेन वर सोडत आहोत म्हणून आता x साठी लिमिट आहेत आणि आता या लाईन या y 0 ते y 1 अशा बदलतील म्हणजे y ची लिमिट असेल तर y च्या लिमिटसाठी येथे आपल्याकडे y 0 ते y 1 आहे किंवा आपल्याकडे या x लिमिटसाठी y ते आहे तर या प्रकरणात आमच्याकडे एकतर y च्या संदर्भात प्रथम घेण्याची शक्यता आहे नंतर x च्या संदर्भात किंवा इतर मार्गाने

चला तर मग प्रथम आपण हे इंटीग्रल काढू तर आपण प्रथम इंटीग्रल घेऊ आणि मग हे घेऊन आपण आता इंटीग्रेट करू तर आतील इंटिग्रलच्या या इंटीग्रेशननंतर आपल्याला हे मिळेल तर आपण हे असे करीत आहोत तर आतील भागातील हे इंटीग्रल आहे म्हणून आपल्याकडे हे इंटीग्रल येथे 0 ते 1 आणि नंतर हे आधी आणि नंतर dx च्या संदर्भात आहे तर हे 0 ते 1आहे आणि हे आता आपण y च्या बाबतीत इंटीग्रेट करू तर आपल्याकडे असेल ते इंटीग्रल आहे आणि नंतर ते x पर्यंत लिमिट ठेवू तर ते x आणि नंतर आपल्याकडे बाह्य इंटीग्रल dx असेल आपण येथे x ठेवत असताना हे 0 ते 1 असेल तर आपल्याकडेअसेल कारण y ची जागा x ने घेतली जाईल आणि हा एक्स y साठी बदलला जाईल नंतर 3 आणि नंतर या x साठी वजा करा म्हणजे आपल्याकडे येथे आहे तर तुम्ही चे पर्याय असाल म्हणजे तुमच्याकडे असेल आणि येथे देखील असेल तर आता हे एक आहे जे येथे एक टर्म आहे आपल्याकडे येथे आहे आपल्याकडे ही टर्म आहे तर हे पहिल्या इंटीग्रेशननंतरचे आहे आणि आता पुन्हा हे एकच इंटीग्रल आहे तर x च्या संदर्भात हे पुन्हा इंटीग्रेट करू आपल्याला ही संख्या मिळेल कारण येथून रद्द होईल आपल्याला मिळेल येथे आपल्याला मिळेल म्हणून जेव्हा आपण येथे लिमिट ठेवू तेव्हा हे x 1 एवढेच योगदान देईल कारण x 0 येथे हे 0 होईल तर येथे तर 7 × 2 14 आणि नंतर जेव्हा आपण ती लिमिट ठेवू तेव्हा 1 होईल येथे देखील आपल्याकडे आहे तर हे 8 × 3 24 आहे आणि ते तेथे आहे ही अशी व्हॅल्यू आहे जी आपण सुलभ करू शकतो तर ते 3 बाय 56 असेल म्हणजेच या डबल इंटिग्रलचे व्हॅल्यू म्हणजे प्रथम इंटिग्रल y च्या बाबतीत आणि नंतर x च्या बाबतीत आपण दुसर्या मार्गाने सुद्धा करू शकतो तर आणखी एक उदाहरण येथे आपण या रिजन R वरील चे इव्हाल्युएशन करू इच्छितो आणि R हा रिजन x ऍक्सिसद्वारे बाउंडेड आहे तर x 0 आहे म्हणजेच y ऍक्सिससमवेत 0 बरोबर x ऍक्सिस असेल आणि त्यानंतर x y 1 एक लाईन असेल तर नेहमीच पहिली पायरी म्हणजे डोमेनचे रेखाटन असावी जर आपण डोमेन ठेवले तर आपल्याकडे x ऍक्सिस आहे आपल्याकडे y ऍक्सिस आहे आणि नंतर आपल्याकडे येथे x y 1 आहे तर हे त्रिकोणी डोमेन आहे आणि आपण x च्या दिशेने प्रथम घेत आहोत की y च्या दिशेने प्रथम घेतो या लिमिटचे इव्हाल्युएशन करण्यासाठी हे अगदी सोपे आहे समजा आपण प्रथम y ची दिशा घेत आहोत तर आता y ऍक्सिसशी समांतर लाईन काढा आणि मग आपण बघू की ही लाईन येथे y मधे प्रवेश करेल 0 च्या बरोबरीने जाईल आणि यामुळे y मधील डोमेन इतके असेल तर येथून आपल्याकडे y बरोबर 1 x असेल तर लिमिट हे y 0 ते y 1 x असेल आणि मग x लिमिट 0 ते 1 पर्यंत असेलआणि नंतर पर्यंत म्हणजे इंटिग्रलचे गणन करण्याचा हा एक मार्ग आहे पण या डोमेनमध्ये पुन्हा x च्या बाबतीत प्रथम इंटीग्रेट केल्यावर आपल्यास समान लिमिट मिळण्याची शक्यता आहे तर x च्या संदर्भात प्रथम इंटीग्रेट करण्यासाठी आपल्याकडे x ची लिमिट असेल तर आपण या x ऍक्सिसला समांतर लाईन काढू आणि येथे x चा समान भाग होईल आणि येथे या लाईनवर सोडत आहे जिथे x ची व्हॅल्यू 1 y आहे तर येथून x हा 1 y होईल आणि मग आपण y च्या संदर्भात इंटीग्रेट करू शकतो म्हणून y हा 0 ते 1 पर्यंत जाईल आणि मग एकतर आपण गणना करण्यासाठी प्रथम इंटीग्रल घेऊ किंवा दुसरे घेऊ तर आपण प्रथम घेऊ येथे हे 0 ते 1 x पर्यंत घेऊन जाईल आणि हा x या 0 ते 1 पर्यंत जाईल तर आपण या अंतर्गत y च्या बाबतीत इंटीग्रेट करू तर आपल्याकडे येथे आहे जो आपला इंटीग्रन्ट आहे म्हणून आपण y च्या संदर्भात इंटीग्रेट करीत आहोत म्हणजेच या 1 x dy आतील इंटीग्रल नंतर तर येथे या y च्या संदर्भात कॉन्स्टंट आहे आणि आपण आणि नंतर ही लिमिट 0 ते पर्यंत जाईल जेव्हा आपण वरची लिमिट येथे ठेवू येथे आपल्याला मिळेल आणि येथे आहे तर आतील हे पहिले इंटीग्रल आहे आणि आता आपण हे देखील इंटीग्रेट करू शकतो कारण सिंगल सिंपल इंटीग्रल तर आपण करू तर जेव्हा आपल्याकडे आयताकृती त्रिकोणी सारखे साधे डोमेन असतात किंवा जेव्हा आपल्याला लाईन आणि पॅराबोलाने बाउंडेड असते तर या प्रकरणांमध्ये लिमिट शोधणे प्रथम x च्या संदर्भात आणि नंतर y च्या संदर्भात किंवा प्रथम y च्या संदर्भात आणि नंतर x च्या संदर्भात लिमिट मिळविणे सोपे आहे आणि या पुनरावृत्ती केलेल्या एकाच इंटीग्रलद्वारे आपण इंटीग्रलचे इव्हाल्युएशन करू शकतो तर असा निष्कर्ष काढला आहे की आपण डबल इंटीग्रलसाठी देखील व्याख्या पाहिली आहे आणि जे व्होल्यूम दर्शवते किंवा आपण हे फंक्शन 1 असल्याचे म्हटले असल्यास हे व्हॉल्यूम किंवा एरिया fx असल्यास y 1 प्रस्तुत करते हे डोमेनच्या एरियाचे प्रतिनिधित्व देखील करू शकते सर्वात कठीण भाग म्हणजे मल्टीपल इंटिग्रलचे इव्हाल्युएशन करणे म्हणजेच इंटिग्रलचे लिमिट शोधणे होय परंतु ज्या प्रकरणांमध्ये आपण आज विचार केला आहे तिथे एक साधी भूमिती होती आणि आपण सहजपणे इंटीग्रेशनच्या लिमिट शोधू शकतो आणि या इंटीग्रेशनच्या एरियाचे रेखाटन महत्वाचे आहे कारण रिजनचे रेखाटन केल्याशिवाय आपल्याला डोमेनच्या लिमिटची कल्पना येऊ शकत नाही तर हे संदर्भ आहेत जे ही व्याख्याने तयार करण्यासाठी वापरले गेले होते आणि तुमचे मनापासून आभार